'मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स' 'Microwave Integrated circuits' या कोर्स च्या आणखी एका मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला मागील काही मॉड्यूल्स मधून लक्षात आले असेलच की आपण ऍक्टिव्ह सर्किट डिझाइन वर चर्चा करीत आहोत मागील मॉड्यूल्समध्ये आपण ऍम्प्लिफायर शी संबंधित इम्पेडन्स मॅचिंग बद्दल विशेषत इनपुट आणि आउटपुट इम्पेडन्स मॅचिंग input output impdance matching बद्दल चर्चा करीत होतो आता या मॅचिंग चे उद्दिष्ट काय आहे जे प्रथम स्थापित केले जावे आपण एम्पलीफायर सारख्या ऍक्टिव्ह सर्किट ची रचना करताना अनेक उद्दिष्ट असतात आपण उद्धिष्टांची यादी करूया तर सर्वप्रथम आपणास आवश्यक अनेक उद्दीष्टे आहेत सर्व प्रथम सर्किट स्टॅबिल असणे आवश्यक आहे तर स्टॅबिलिटी नंतर ट्रांसड्यूसर पॉवर गेन असे काहीतरी आपण काही क्षणात पाहू पुढील काही स्लाइड्स मध्ये असे होऊ शकते हे ट्रान्सड्यूसर पॉवर गेन काय आहे आणि GT हे चिन्ह दर्शविले जाते मग DC बायसिंग हे आणखी एक महत्त्वाचे आहे कारण सर्व ऍक्टिव्ह उपकरणांमध्ये कार्य करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य DC पुरवठा असणे आवश्यक असते या विपरीत उपकरणांमध्ये फक्त इनपुट पॉवर वर कार्य करतात ऍक्टिव्ह डिव्हाइस ला स्वतंत्र DC बायस आवश्यक आहे तर तेथे इतर डिझाइन उद्दीष्टे आहेत जसे कि पॉवर अॅडेड एफिशियन्सी किंवा PAE आहेत मग आपल्याकडे बॅन्डविड्थ आहे मग आपल्याकडे नॉईस आहे किंवा आपण तसेच नॉईस फिगर म्हणू जेव्हा आपण एम्पलीफायर डिझाइन बद्दल चर्चा करतो तेव्हा आपण या सर्व पैलू एक एक करून घेऊ नंतर आउटपुट पॉवर कारण ती देखील एक महत्त्वाची फिगर ऑफ मेरिट आहे किती पॉवर केवळ एफिशियन्सी किंवा बॅन्डविड्थ किंवा किती DC उर्जा घेत हेच नाही तर किती आउटपुट पॉवर देते आणि शेवटी लिनिअरिटी देखील कोणत्याही एम्पलीफायर डिझाइन चा हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे म्हणजेच हे किती लिनिअर आहे एम्पलीफायर इनपुट आउटपुट रिलेशनशिप लिनिअर रिलेशनल च्या किती जवळ आहे म्हणजेच आऊटपुट इनपुट ला प्रमाणित असले पाहिजे तर आपण या गोष्टी एक एक करून घेऊ पण तिथे जाण्यापूर्वी त्यातील काही व्याख्या करायच्या म्हणजे आपण पाहूया तर आपल्याकडे विशिष्ट x पॅरामीटर मॅट्रिक्स सह एम्पलीफायर आहे मग आपल्याकडे लोड ZL आणि सोर्स ES आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे सोर्स आणि लोड चे रिफ्लेक्शन कॉइफिशिन्ट अनुक्रमे गॅमा S आणि गॅमा L द्वारे दिले जातात आणि एम्पलीफायर चे इनपुट रिफ्लेक्शन कॉइफिशिन्ट आणि आउटपुट रिफ्लेक्शन कॉइफिशिन्ट गॅमॅइन आणि गॅमा OUT दिले जातात आणि नंतर मी हे पूर्वी नमूद केले होते की योग्य इनपुट मॅचिंग साठी आपल्याला सोर्स आणि एम्पलीफायर दरम्यान ट्रांजिस्टर इनपुट किंवा आपण कार्यरत असलेल्या ऍक्टिव्ह डिव्हाइस चला त्याला ट्रान्झिस्टर म्हणू दरम्यान इनपुट मॅचिंग नेटवर्क असे काहीतरी ठेवण्याची आवश्यकता आहे आणि नंतर आपल्याला आउटपुट मॅचिंग नेटवर्क देखील आवश्यक आहे जे आउटपुट लोड आणि ट्रान्झिस्टर च्या आउटपुट दरम्यान असेल तर हे माझे RLआहे तर हे कमी किंवा जास्त आपल्याला माहित असलेली इनपुट मॅचिंग आणि आऊटपुट मॅचिंग च्या डिझाइन आहेत आणि या इनपुट आणि आउटपुट मॅचिंग नेटवर्क input output matching network चे हेतू योग्य गॅमा S आणि गॅमा L प्राप्त करणे आहे जे विविध अटी पूर्ण करेल इनपुट मॅचिंग आणि आउटपुट पॉवर नॉईस आणि त्या सर्व निकषांविषयी आपणास माहिती आहे जे मी पूर्वीच्या व्याख्यानात या व्याख्यानाच्या सुरुवातीला नमूद केले होते तर कसे निवडायचे हा प्रश्न असा आहे की आपण कसे निवडले पाहिजे कारण तेथे बरेच डिझाइन कोड आहेत तर आपल्याला माहित आहे की गॅमा S चे एक मूल्य आपल्याला इम्पेडन्स मॅचिंग देऊ शकते अजून एक मूल्य आपल्याला आउटपुट पॉवर अॅडेड एफिशियन्सी देऊ शकते आपण सर्वोत्कष्ट गामा S आणि गॅमा L कसे निवडाल आणि जेव्हा मी म्हणतो आपण कसे निवडता तेव्हां विचार करा कारण आपल्याला गॅमा S चे एक मूल्य माहित आहे किंवा गॅमा L चे एक मूल्य कदाचित सर्व डिझाइन पॅरामीटर्स पूर्ण करू शकत नाही जर माझ्याकडे एकच ध्येय असेल तर समजा स्टॅबिलिटी तर गॅमा S किंवा गॅमा L ची एकापेक्षा जास्त मूल्ये असू शकतात जी स्टॅबिलिटी च्या निकषांची पूर्तता करू शकतील जर माझ्याकडे स्टॅबिलिटी निकष पूर्ण करण्यासाठी गॅमा S आणि गॅमा L ची एकापेक्षा जास्त मूल्ये असतील तर ती आपल्याला नॉईस किंवा म्हणा गेन सारख्या निकषांची पूर्तता करण्यासाठी गॅमा S आणि गॅमा L निवडण्यात काही परवानगी देते तर असे म्हणू की आपल्याकडे असलेले डिझाईन लक्ष्य विशिष्ट गेन लक्ष्य जास्तीत जास्त गेन GT म्हणा कदाचित GT साठी जास्तीत जास्त गेन शक्यतो पुन्हा समजा तुम्हाला GT म्हणजे काय हे स्पष्ट नसल्यास आत्ताच समजून घ्या की ही सर्वात योग्य व्याख्या आहे ऍम्प्लिफायर मधील पॉवर गेन ची किंवा पॉवर गेन चे सर्वात उपयुक्त मूल्य जरी ते सर्वात उपयुक्त असले तरी ते मोजणे सर्वात सोपे किंवा डिझाइन करणे सर्वात सुलभ असू शकत नाही जे आपण नंतर पाहू तर तेथे जास्तीत जास्त गेन GTmax होऊ शकेल आणि GTmax पेक्षा इतर सर्व गेन कमी असतील इतर संभाव्य गामा S म्हणा जे सर्वात कमी नॉईस किंवा इष्टतम नॉईस देतात ज्याला आपण म्हणू किंवा असे म्हणा की ते जास्तीत जास्त लिनिअरिटी देईल तर आपण प्रथम लक्ष केंद्रित करू या या नॉईस ची स्टॅबिलिटी आणि गेन ही सर्व लक्ष्य आपण कशी प्राप्त करू शकतो हे आपण पाहूया परंतु प्रथम समजा आपण गेन वर लक्ष केंद्रित करीत आहोत तर जर मला जास्तीत जास्त गेन मिळवायचा असेल तर ते कसे असावे आता प्राथमिक उत्तर सामान्य ज्ञानाने दिले जाऊ शकते जे हे आहे की गॅमा S गॅमा IN चा कॉन्जुगेट असावा आणि गामा L गॅमा OUT चा कॉन्जुगेट असावा दुसर्या शब्दात समजा आपल्याकडे यासारखे ऍम्प्लिफायर आहे म्हणून जास्तीत जास्त ट्रान्सड्यूसर पॉवर गेन GTMax चे प्राथमिक उत्तर ZSZin असावे आणि ZLZout असावे किंवा गॅमा S गॅमा IN आणि गॅमा L गॅमा out आहे ज्याचे उत्तर यावर आधारित नाही यावर आधारित नाही मी यापूर्वी सांगितले होते की या पॉवर गेन बद्दल मी तुम्हाला वागवेगळ्या व्याख्या देईन आता आपण आता प्रत्येक एक एक करुन विविध परिभाषा पाहू या प्रथम पुन्हा एकदा मला माझा ऍम्प्लिफायर पुन्हा काढू द्या प्रथम प्रकारची पॉवर डेफिनेशन GP आहे जी फक्त पॉवर गेन किंवा पर्यायाने ऑपरेटिंग पॉवर गेन म्हणून ओळखले जाते मी याला ऑपरेटिंग पॉवर गेन किंवा फक्त पॉवर गेन असे म्हणू शकतो GP लोड वर वितरित केलेली पॉवर नेटवर्क वर वितरित केलेली पॉवर आहे तर याचा अर्थ असा आहे की हा न्यूमॅरॅटॉर येथे आहे मी हे PLPIN देखील लिहू शकतो म्हणजे PL ही लोड पर्यंत पोहोचणारी एकूण पॉवर आहे जी इंसीडन्ट पॉवर रिफ्लेक्टड पॉवर आहे लोड पर्यंत पोहोचणारी नेट पॉवर आणि PIN ही नेटवर्क पर्यंत पोहोचणारी नेट पॉवर आहे म्हणजेच या नेटवर्क च्या इनपुट वर किंवा या ऍम्प्लिफायर च्या इनपुट वर माझ्याकडे इंसीडन्ट पॉवर आणि रिफ्लेक्टड पॉवर आहे इंसीडन्ट पॉवर रिफ्लेक्टड पॉवर जी नेटवर्क मध्ये जाणारी नेट पॉवर आहे आणि जी PIN द्वारे दर्शविली जाते GP ची ही व्याख्या आहे मग माझी आणखी एक व्याख्या आहे ज्याला GA म्हणतात जी आहे म्हणूनच हे माझे पुन्हाआहे हे माझे वरचे नेटवर्क आहे GA हेनेटवर्क मधून उपलब्ध असलेल्या पॉवर सोर्स द्वारे उपलब्ध असलेल्या पॉवर म्हणून दिले जाते तर हे PAVNPAVS च्या बरोबरीचे आहे तर PAVN ही नेटवर्क मधून उपलब्ध असलेली पॉवर आहे याचा अर्थ मुळात जास्तीत जास्त शक्ती जी नेटवर्क द्वारे लोड ला पुरविली जाऊ शकते आणि PAVS ही सोर्स मधून उपलब्ध होणारी पॉवर आहे याचा मुळात अर्थ असा आहे की सोर्स मधून मिळवता येणारी जास्तीत जास्त पॉवर आणि शेवटी GT मी ज्याचा उल्लेख पूर्वी एकापेक्षा जास्त वेळा केला आहे ते म्हणजे सोर्स ला पुरविली जाणारी पॉवर सोर्स द्वारे उपलब्ध होणारी पॉवर तर हे कधीकधी PAVN असे लिहिले जाऊ शकते क्षमस्व हे PLPAVS आहे आणि हा गेन म्हणजे सर्वात महत्वाचा आहे कारण जेव्हा आपण मिळवलेल्या गेन चा उल्लेख करतो तेव्हा मुळात याचा अर्थ होतो की आपल्याकडे असलेल्या लोड वर पुरविली जाणारी एकूण पॉवर जी आहे PL सोर्स ला दिलेली एकूण पॉवर म्हणजे ते आहे ज्याची आपण काळजी घेतो जर आपल्याकडे सोर्स आणि लोड असेल तर आपण मोजतो की पॉवर खरोखर किती लोड वर गेली आहे आणि मूळ सोर्स वर मूळतः किती पॉवर उपलब्ध आहे आणि म्हणूनच ही पॉवर गेन मिळवण्याची सर्वात व्यावहारिक आणि सर्वात उपयुक्त व्याख्या आहे परंतु जेव्हा आपण या GT साठी समीकरण मिळवितो तेव्हा आपण पाहू या त्यामध्ये काही अटी आहेत जी शुद्ध GT असलेल्या नेटवर्क चे डिझाईन बनविण्यास अवघड बनवतात आणि म्हणूनच आपण GT लक्षात ठेवतो पण काही सरलीकरणाने आपण नंतर हे पाहू आता हे पॉवर गेन समीकरणे सिग्नल फ्लो ग्राफ वरुन मिळू शकतात कारण ही काहीच नाही उदाहरणार्थ PL काही नाही परंतु इंसीडन्ट पॉवर रिफ्लेक्टड पॉवर आहे म्हणून आपण मागील मॉड्यूल मध्ये जसे सिग्नल फ्लो ग्राफ वापरून विश्लेषण केले त्याप्रमाणे त्यांचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि मी आपण हे एक अभ्यास म्हणून करू शकता किंवा या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या गोंझालेझ च्या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता गिलर्मो गोंझालेझ यांनी लिखित मायक्रोवेव्ह ट्रान्झिस्टर अॅम्प्लीफायर्स नवीनतम आवृत्ती तपासा आणि तेथे आपल्याला या सर्व गेन च्या अटींसाठी डेरिवंशन्स आढळतील आपण मॉनिटर वरील स्लाइड्स वर जाऊ शकल्यास मी फक्त अंतिम निकाल देत आहे तर GT या समीकरण द्वारे दिले जाते GP या समीकरण द्वारे दिले जाते आणि GA किंवा उपलब्ध पॉवर गेन या समीकरण द्वारे दिले जाते आता तुम्ही मला विचारू शकता कि GT मध्ये काय समस्या आहे पहा GT लक्षपूर्वक लक्षात घेतल्यास हे या गामा OUT चे फंक्शन आहे या संज्ञा परंतु नंतरगॅमा आउट हे स्वतः गॅमा S चे फंक्शन आहे आहे न उदाहरणार्थ मी इथे गॅमा आउट साठी समीकरण लिहिले आहे जसे की आपण बघू शकतो कि गॅमा आउट हे गॅमा S चे फंक्शन आहे समजा आपल्याकडे डिझाइन केलेले समजा आपल्याला GT चे काही मूल्य दिले गेले आहे जे नंतर आपण डिझाइन केले गॅमा L आणि नंतर आपण आपल्या गॅमा S ची रचना करतो आता एकदा मी गॅमा S डिझाइन केल्यावर मी माझा गॅमा आउट निश्चित करतो जर मी माझा गॅमा आउट निश्चित केल्यास नंतर येथे लक्षात घ्या की जास्तीत जास्त पॉवर ट्रांसफ़र साठी गॅमा आउट गॅमा L चा कन्जुगेट ही अट तृप्त करावी लागेल हे शक्य नाही जर मी माझा गॅमा S निश्चित केल्यास नंतर मी गॅमा आउट निश्चित करतो आणि नंतर मला गॅमा आउट च्या मूल्याच्या आधारे गॅमा L निश्चित करावे लागेल मी गॅमा S आणि गॅमा L स्वतंत्रपणे निश्चित करू शकत नाही ही GT समीकरणाची मुख्य समस्या आहे GT साठी आता एक पर्यायी समीकरण आहे जिथे माझ्याकडे गॅमा आउट ऐवजी गॅमा IN आणि गॅमा L ऐवजी गॅमा S आहे आणि गॅमा S ऐवजी गॅमा L आहे गॅमा च्या संदर्भात एक समान समीकरण आहे तेथे देखील जर आपण गॅमा IN निश्चित केल्यास तर त्यानंतर आपण RL निश्चित करीत आहोत किंवा हा इम्पेडन्स आपण निश्चित करीत आहोत आणि एकदा आपण गॅमा IN निश्चित केल्यावर आपल्याला मॅचिंग साठी आपल्याला गॅमा S गॅमा IN चा कन्जुगेट असणे आवश्यक आहे दुसरीकडे GP बद्दलचे समीकरण आपण पाहता की GP हे पूर्णपणे गॅमा IN आणि गामा L चे फंक्शन आहे आता गॅमा IN स्वतः गॅमा L चे फंक्शन आहे म्हणून हा GP संपूर्णपणे गॅमा L चे फंक्शन आहे आणि कारण ते पूर्णपणे आहे गॅमा L चे फंक्शन असल्याने आपल्याकडे गॅमा S किंवा RS वर कोणतेही बंधन नाही त्याचप्रमाणे GA चे प्रकरण आहे जेव्हा या GP चे फक्त संभाषण होते हे गॅमा OUT चे समीकरण आहे गॅमा OUT हे गामा S वर अवलंबून असते कारण GA च्या समीकरण मध्ये फक्त गामा S आणि गॅमा OUT उपस्थित आहे GA म्हणजे पूर्णपणे गामा S चे फंक्शन आहे आणि म्हणूनच आपल्याकडे RL वर कोणतेही बंधन नाही तर आपण स्वतंत्रपणे RL आणि ZS निश्चित करू शकतो तर आपण पाहिले की आपल्याकडे तीन टर्म आहेत GT GA आणि GP आपण पाहिले की GP हा पूर्णपणे गॅमा L चे फंक्शन आहे GA पूर्णपणे गॅमा S चे फंक्शन आहे आणि GT हे गामा S आणि गॅमा L दोन्हीच फंक्शन आहे खरं तर GA योग्य आहे अशा एम्पलीफायर च्या डिझाइनिंग साठी ज्यांचे सोर्स इम्पेडन्स आधीच निश्चित केले आहे उदाहरणार्थ लो नॉईस एम्पलीफायर आणि GP मी क्षमा मागतो GA अशा एम्पलीफायर ना डिझाइन करण्यासाठी उपयुक्त आहे ज्यांचे लोड इम्पेडन्स निश्चित आहे परंतु आपण योग्य डिझाइन पॅरामीटर्स प्राप्त करण्यासाठी गॅमा S सुधारित करण्यास मोकळे आहोत उदाहरणार्थ लो नॉईस एम्पलीफायर मध्ये नॉईस बहुतेक गॅमा L ऐवजी गॅमा s वर अवलंबून असते म्हणून नॉईस मुख्यतः गॅमा s वर अवलंबून असतो येथे एम्पलीफायर ची आउटपुट इम्पेडन्स असलेले गॅमा L आधीच निश्चित केले आहे परंतु ऑप्टिमम नॉईस फिगर प्राप्त करण्यासाठी आपण गामा s सुधारू शकतो दुसरीकडे जर आपण या एम्पलीफायर साठी पॉवर एम्पलीफायर चा विचार केला तर स्त्रोत आधीच निश्चित झाला आहे म्हणून आपण स्त्रोत गामा s मध्ये काहीही बदलू शकत नाही परंतु गॅमा L योग्य पॉवर गेन प्राप्त करण्यासाठी डिझाइन केले जाऊ शकते आता आपण या प्रकरणाचा विचार करू या कारण मी म्हणालो की ऍम्प्लिफायर डिझाइन करण्यासाठी GT उपयोगी नसली तरी आपण काही खास प्रकरणांचा विचार करू शकतो ज्याला युनिल्याटरलप्रकरण म्हणतात युनिल्याटरलप्रकरण म्हणजे S120 च्या बरोबरीचे आहे आणि हे गृहीतक S च्या तुलनेत तेवढे नाही कारण बहुतेक ऍम्प्लिफायर्स रिवर्स ट्रांसमिशन कोएफिसिएंट खरोखरच खूपच कमी असणे आवश्यक आहे अन्यथा पावर परत वाहत राहील आपल्याला तसे नको आपल्याला नेहमीच इनपुट मधून आउटपुट कडे पावर वाहत राहील असे हवे आपल्याला आउटपुटमधून इनपुटकडे पावर परत जाण्याची नको आहे त्यामुळे हा काहीसा वैध गृहीतक आहे पण बहुतेक ऍम्प्लिफायर्समध्ये ते इतके कमी नाही ते 0 नाही पण कमी मूल्य आहे पण मग हा अंदाज घेतल्याने डिझायनरचं आयुष्य अधिक सोपं जातं ते कसं सोपं जातं कारण आता GT च एक्स्प्रेशन 1 मायनस S22 gamma SL whole square बनते तुम्हाला असे दिसते की आता येथे गॅमा आऊट किंवा गॅमा टर्म नाही हे निव्वळ गॅमा एस आणि गॅमा एल चे कार्य आहे आणि त्यामुळे या संज्ञा लाभ संज्ञा समजल्या जाऊ शकतात जर तुम्हाला खरे तर असे लिहायचे असेल तर हे जी एल ने गुणाकार केलेल्या जी एस इतकेच आहे त्यामुळे स्रोत नेटवर्क एस २१ मुळे त्याचा जीएस हा स्रोत नफा आहे किंवा नेटवर्कचे हे एस पॅरामीटर्स आणि जीएल लोड मुळे नेटवर्क लाभ आहे आपण पाहतो की जेव्हा गॅमा एस एस ११ कंजुगेटआणि गॅमा एल एस २२ S22 च्या तुलनेत समान असते तेव्हा या जीटी ला मी जीटीयू कमाल म्हणतो हा यू युनिल्याटरल प्रतिनिधित्व करतो त्यामुळे हे 11 मायनस एस 11 whole square संपूर्ण चौकोनी एस 21 whole square संपूर्ण चौकात माझ्या इतकेच आहे तर हे जीएस मॅक्स आहे आणि जी मॅक्स या मूल्याइतकेच आहे आणि जीएल मॅक्स या मूल्याइतकेच आहे तर हे युनिल्याटरलडिझाईन प्रकरण आहे आणि नंतर आपण गमा एस किंवा गॅमा एलच्या या वर्तुळाची चर्चा करू जे या जीएस किंवा जीएल चे सतत मूल्य देणारे वर्तुळ असेल त्यामुळे आम्ही नुकतेच जीटीयू किंवा युनिल्याटरल लाभ आणि गॅममा मूल्यां ची चर्चा केली या जीएलचे सतत मूल्य देणाऱ्या गॅमा एलचे ही एक वर्तुळ असेल जेव्हा आपण ऍम्प्लिफायर लाभाच्या वर्तुळां विषयी चर्चा करतो तेव्हा आपण यावर चर्चा करू आता आपण ऍम्प्लिफायरच्या स्थिरतेच्या पैलू बद्दल चर्चा करू या त्यामुळे स्थिरता म्हणजे एक सर्किट पाहा याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही इनपुट दिले तर इनपुट आऊटपुटसाठी उत्पादन दुस या शब्दांत बांधले पाहिजे त्याचप्रमाणे जर तुम्ही इनपुट दिले तर आणि आउटपुट इतके कमी होत नाही की ते अस्थिर सर्किट असलेले उत्पादन टिकवून ठेवत नाही इतके स्थिर सर्किट असेल की जेव्हा तुम्ही त्या सर्किटला सतत इनपुट देता तेव्हा उत्पादन ही स्थिर आणि स्थिर असले पाहिजे जर एखादा घटक निष्क्रिय असेल तर तो निष्क्रिय असेल तर त्याच्या अडथळ्याचा खरा भाग सकारात्मक असेल तर असे उपकरण नेहमीच स्थिर राहील कारण असे उपकरण हे एक निष्क्रिय साधन आहे तर मग जर आपल्याकडे लोड झेडएलसह ऍम्प्लिफायर असेल तर जर आपल्याकडे झेडएस प्लस झेड IN चा खरा भाग 0 पेक्षा जास्त असेल आणि सर्व फ्रिक्वेन्सीसाठी झेडएल प्लस झेड आऊटचा खरा भाग असेल तर असे सर्किट बिनशर्त स्थिर unconditionally stable किंवा असे आहे असे म्हटले जाते मी तुम्हाला क्षमा मागतो की असे सर्किट स्थिर आहे असे म्हटले जाते आम्ही एका क्षणात बिनशर्त स्थैर्याच्या स्थितीत येऊ जर तुमच्याकडे काही ZIN असेल पण मग ZS मुळे ZIN चा नकारात्मक खरा भाग आहे किंवा झेड आऊटचा नकारात्मक खरा भाग आहे पण त्यानंतर झेडएस आणि झेडएल जोडल्यावर झेडएस आणि झिनच्या रकमेचा खरा भाग 0 पेक्षा जास्त बनतो झेडएल हे असे सर्किट आहे जे झेडएस किंवा झेडएलचे मूल्य कितीही स्थिर असले तरी ते स्थिर आहे असे म्हटले जाते इतके बिनशर्त स्थैर्य असे असेल जेव्हा आपल्याकडे ZIN स्वत निष्क्रिय असेल किंवा ZOUT स्वत निष्क्रिय असेल आता प्रतिबिंब गुणांकां च्या बाबतीत हीच गोष्ट व्यक्त केली जाते कारण सर्व गॅमा एस १ पेक्षा कमी किंवा गॅमा मोड्युलस गॅमा एस कमी किंवा मोड्युलस गॅमा एल १ पेक्षा कमी हे मुळात गॅमा एल आणि गॅमा एसच्या निष्क्रिय मूल्यांसाठी साधन आहे जर गॅमा एन मोड्युलस आणि गॅमा आउट मोड्युलस १ पेक्षा कमी असतील तर सर्किट बिनशर्त स्थिर आहे मी तुमच्या माफीची विनंती करतो जर आपण मॉनिटरवरील स्लाईड्सवरील नोट्सकडे गणितीयरित्या वळलात जर आपल्याला एम्प्लिफायर किंवा ट्रान्सिस्टरचे एस मापदंड दिले गेले आणि आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की ते बिनशर्त स्थिर आहे की नाही तर अर्थातच मी मागील स्लाइडमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला ZIN सापडेल परंतु एस पॅरामीटर्सच्या बाबतीत एक विशिष्ट मापदंड आहे की हे के आणि डेल्टा एक विशिष्ट मापदंड आहे जर आपण या समीकरणातून के चे हे मूल्य आणि या समीकरणातून डेल्टाचे मूल्य मोजले तर जर के १ पेक्षा जास्त असेल आणि डेल्टाचे मोड्युल्स १ पेक्षा कमी असतील तर सर्किट बिनशर्त स्थिर असेल तर 3218 आपण फक्त के आणि डेल्टाचे मूल्यांकन करता आणि के 1 पेक्षा जास्त आहे की डेल्टा मॉड्युलस 1 पेक्षा कमी आहे हे तपासा आणि सरळ आपण असे म्हणू शकता की सर्किट बिनशर्त स्थिर आहे एक पर्यायी निकष असा आहे की के १ पेक्षा मोठा आणि बी१ 0 पेक्षा जास्त आहे येथे बी१ या समीकरणाने दिले आहे आता जर तुम्हाला या समीकरणांचा पुरावा हवा असेल तर तो गिलर्मो गोंझलेस यांनी पुस्तकात पुन्हा दिला आहे तर मी तुम्हाला शिफारस करेन की या सक्रिय उपकरणांसाठी या अभ्यासक्रमासाठी प्राथमिक मजकूर आहे पॅसिव्ह डिव्हाइस ते पोझारने मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स होते हा सक्रिय सर्किटचा भाग जी गोंजालेज चा आहे येथे एक पर्यायी स्थैर्य निकष दिले जातात के या संज्ञेद्वारे परिभाषित केले गेले आहे जेथे हे गॅमा झेड पॅरामीटर्स किंवा 3327 पॅरामीटर्स किंवा हायब्रिड पॅरामीटर्सचे कोणीही असतील जे आम्ही सध्या हायब्रिड पॅरामीटर्स कव्हर केलेले नाहीत आपण ते घेऊ शकता की झेड आणि वाय पॅरामीटर्स हे गॅमा झेड आणि वाय पॅरामीटर्सचे प्रतिनिधित्व करते आता जर येथील वास्तविक मूल्ये अर्थातच आम्हाला हे सुनिश्चित करावे लागतील की जर गॅमा प्रतिनिधित्व करत असेल तर झेड११ आणि झेड२२ चे सकारात्मक वास्तविक भाग आहेत जर आपण फक्त के चे मूल्य मोजले आणि ते १ पेक्षा जास्त आहे हे पाहिले तर आपण असे म्हणू शकतो की सर्किट बिनशर्त स्थिर आहे १९९२ साली एक नवीन अट देण्यात आली होती या अटीत असे म्हटले आहे की जर तुम्हाला या समीकरणाने दिलेले mue हे मूल्य सहज कळले आणि जर mue चे मूल्य १ पेक्षा जास्त असेल तर सर्किट बिनशर्त स्थिर असेल तर या समीकरणाऐवजी mue मध्येही दुहेरी आहे आपण ते १ वजा एस २२ मोड्युलस numerator वर असण्याच्या बाबतीतही लिहू शकता म्हणून या मॉड्यूलमध्ये आम्ही विविध पावर गेन्स मूलभूत व्याख्या कव्हर केल्या आणि आम्ही नुकतीच सादर केली की आम्ही स्थिरतेच्या सुरुवातीबद्दल चर्चा केली आता एक गोष्ट लक्षात घ्या की सर्किट बिनशर्त स्थिर असणे नेहमीच आवश्यक नाही सर्किट ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किंवा ऑपरेटिंग पॉवर्ससाठी स्थिर असणे आवश्यक आहे ज्यासाठी ते डिझाइन केले गेले आहे हे बिनशर्त स्थिर करणे आवश्यक नाही जे एक षटक आहे कारण जर आपण बिनशर्त स्थैर्यासाठी डिझाइन केले तर यामुळे नुकसान होऊ शकते किंवा नॉइस फिगर वाढू शकते जी अवांछित आहे दुसरीकडे फक्त ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सीवर म्हणा जर आपण सर्किट स्थिर आणि स्थिर बनवू शकता तर झेडएस प्लस झेड इन किंवा झेड आउट प्लस झेड इन झेड आउट प्लस झेडएल निष्क्रिय आहे जर सर्किटच्या ऑपरेटिंग पॉईंटवर आपण सर्किट स्थिर आहे याची खात्री करू शकता तर ते पुरेसे आहे आणि प्रत्यक्षात पुढील मॉड्यूलमध्ये आपण संभाव्यअस्थिर सर्किट कसे स्थिर केले जाऊ शकते यावर चर्चा करू